एआरएम सह एम्बेडेड सिस्टम डिझाइनवरील या कोर्सचा शेवट झाला आहे आम्हाला आशा आहे की आपण या कोर्सचा आनंद घेतला असेल आम्ही तुम्हाला निरोप घेण्यापूर्वी या कोर्सबद्दल काही गोष्टी सांगू या या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला एम्बेडेड सिस्टम डिझाइनच्या हँड्स ऑन डेव्हलपमेंटची विस्तृत ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे जसे आपण पाहिले आहे की आम्ही या विषयावरील सिद्धांता संबंधी गोष्टींबद्दल फारच कमी चर्चा केली आहे इतर कोर्स आहेत या विषयावर खूप छान पाठ्यपुस्तके आहेत जी एम्बेडेड सिस्टम च्या डिझाइनमागील मूलभूत सिद्धांतावर अवलंबून आहेत विविध प्रकारचे व्यापार कसे पार पाडतात कसे सॉफ्टवेअर डिझाइन करावे कसे डिझाईन करावे हार्डवेअर आपण हार्डवेअर सॉफ्टवेअर कोड डिझाईन इ नावाची कोणतीही गोष्ट कशी अंमलात आणता परंतु आम्ही आपणास हँड्स ऑन डेव्हलपमेंट बाबींचा परिचय देण्याचा प्रयत्न केला या कोर्सचा उद्देश तुम्हाला बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या बोर्ड बद्दल शिकवणे नव्हे उपलब्ध असलेल्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सिस्टम च्या सर्व प्रकारांबद्दल सांगणे तर आम्ही केवळ काही उदाहरणे घेतली आहेत आम्ही एसटीएम 32 बोर्डाबद्दल बोललो आहोत आम्ही अर्डिनो युनो बोर्ड बद्दल बोललो आहे जे खूप लोकप्रिय डेव्हलपमेंट बोर्ड आहेत आणि त्यांच्या मदतीने आम्ही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की डिव्हाइसची इंटरफेस करणे आणि काही आवश्यकतांनुसार कार्य करणार्या सिस्टम तयार करणे हे एक अतिशय सोपे काम आहे एम्बेडेड सिस्टम डिझायनिंग ही काही कठीण काम नाही खरं तर ती अगदी सोपी आहे आम्हाला आशा आहे की पार्टीसिपंट आमच्या समवेत होते त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या काही हँड्स ऑन प्रात्यक्षिकात देखील सामील होते कारण हँड्स ऑन शिवाय आपण या प्रोसेस चे ब्युटी आणि सिम्पलीसिटी खरोखरच प्रशंसा करू शकत नाही एक काळ असा होता की हार्डवेअर डिझाईन खरोखर खूप अवजड होते परंतु आज लोक ओपन सोर्स हार्डवेअर डिझाइनबद्दल बोलत आहेत आपण हे मॉड्यूल बाजारातून विकत घेत आहात हे बोर्ड च्या इंटरफेससाठी खरोखर क्षुल्लक आहेत जसे की मी आधीच दर्शविलेले आहे आणि असेंब्ली लँग्वेज किंवा मशीन लँग्वेज प्रोग्रॅम लिहिणे आता आवश्यक नाही आपण C सारख्या हाय लेवल लँग्वेज लिहू शकता आता प्रश्न असा आहे की एम्बेडेड सिस्टम बद्दल आपल्याला शिकण्याची आवश्यकता का आहे पहिली आणि सर्वात महत्वाची मोटिवेशन म्हणजे एम्बेडेड सिस्टम आपल्याकडे येत आहेत आम्ही आधीच इंटरनेट ऑफ थिंग बद्दल बोललो आहोत ते आयुष्याच्या प्रत्येक बाबींमध्ये पसरत आहेत अशी काही ठिकाणे आहेत जिथे ते खरोखर वेगाने पसरत आहेत या घडामोडींचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडतो आपण आपल्या दैनंदिन जीवनात संवाद साधतो पॉईंट असा आहे की आपण या रिव्होल्यूशन मध्ये मूक प्रेक्षक राहू नये म्हणूनच या कोर्सचा हेतू आपल्याला एम्बेडेड सिस्टम च्या डिझाईन च्या पैलुंचा फ्लेवर घेण्याचा आणि त्यास देण्याचा होता जसे की स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी आहे ज्या द्वारे आपण आज अशी प्रणाली विकसित करू शकता कारण उद्याची गॅझेट्स आणि डिव्हाइस आज आपण पहात असलेल्या गोष्टींपेक्षा भिन्न असतील ते बहुधा प्रोग्राम करण्यायोग्य असतील आणि त्यासाठी तंत्रज्ञानाविषयी काही ज्ञान खूप महत्वाचे आहे आम्ही आठवड्यातून जे काही पाहिले आहे ते थोडक्यात पाहू आम्ही एम्बेडेड सिस्टम डिझाइन विविध ट्रेडऑफ्स आणि एआरएम मायक्रोकंट्रोलर्स च्या आर्किटेक्चर बद्दल बोललो दुसर्या आठवड्यात आम्ही एआरएम इंस्ट्रक्शन सेट बद्दल काही मनोरंजक बाबींबद्दल बोललो त्यात समाविष्ट केलेल्या काही इनोव्हेशन आणि आम्ही एसटीएम 32 बोर्डाचा अभ्यास म्हणून घेतला आणि तिसर्या आठवड्यात आम्ही ए डी कन्व्हर्टर A D Converter आणि डी ए कन्व्हर्टर D A Converter डिझाइन आणि विविध आउटपुट डिव्हाइसेस सेन्सर आणि अॅक्ट्युएटर्स बद्दल बोललो त्यापैकी बर्याचदा आम्ही प्रत्यक्षात नंतर प्रात्यक्षिक सत्रात दर्शविले 4 थ्या आठवड्यात आम्ही मायक्रोकंट्रोलर डेव्हलपमेंट बोर्ड आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट याबद्दल बोललो विशेषतः आम्ही एसटीएम 32 आणि अर्डिनो युनो या दोन बोर्डांसह इंटरफेसिंग उदाहरणे पाहिली आणि विशेषत आमच्याकडे 7 सेगमेंट एलईडी डिस्प्ले आणि एलसीडी डिस्प्ले इंटरफेसिंगवर तपशीलवार चर्चा झाली 5 व्या आठवड्यात आम्ही टेम्परेचर सेंसर एल एम 35 लाइट डिपेंडेंट रेसिस्टर्स एलडीआर light dependent resistors स्पीकर्स आणि मायक्रो फोन सारख्या विविध प्रकारच्या सेन्सर्सच्या प्रयोगाबद्दल बोललो 6 व्या आठवड्यात आम्ही कंट्रोल सिस्टमची डिझाईन विविध प्रकारचे कंट्रोल अल्गोरिदम - प्रपोशनल इंटिग्रल ऑन ऑफ कंट्रोल इत्यादींबद्दल थोडक्यात चर्चा केली मग आम्ही रिले वापरुन काही प्रयोग पाहिले आणि डीसी मोटरला मायक्रोकंट्रोलरला कसे कसे इंटरफेस करू शकतो हे देखील पाहिले मोटार स्पीड सेन्सिंग इ प्रक्रियेत आम्ही एसटीएम 32 बोर्डची इंटरप्ट सिस्टम कशी वापरायची हे देखील शिकलो आम्ही पाहिले की अशा प्रकारच्या एन्व्हायरमेंट मध्ये इंटरप्ट आधारित सॉफ्टवेअर विकसित करणे खरोखर सोपे काम होते आठवड्यात 7 मध्ये इंटरनेट ऑफ थिंग आयओटी विषयी खूप संक्षिप्त चर्चा झाली त्यानंतर होम ऑटोमेशनवर काही प्रयोग झाले येथे आम्ही विविध कॉम्यूनिकेशन टेकनीक्स देखील शिकलो उदाहरणार्थ जीएसएम तसेच आम्ही काही प्रकारचे टच सेन्सर वापरुन काही सोप्या अलार्म सिस्टिम विषयी बोललो आणि गेल्या आठवड्यात आम्ही पाहिले की एक्सेलेरोमीटर कसे कार्य करते त्याचे विविध अप्लिकेशन काय आहेत विशेषतः आम्ही काही प्रयोग पाहिले जेथे आपण ब्लूटूथ टेक्नॉलॉजी सह अशा एक्सेलेरोमीटर डिव्हाइसची देखील इंटरफेस केली जिथे आम्ही मोबाईल फोनसह पेअर केले आणि काही संदेश मोबाइल फोन च्या स्क्रीनवर प्रदर्शित केले गेले आणि शेवटी आमच्याकडे गॅस सेन्सरचे काही प्रयोग होते जे बर्याच अप्लिकेशन्ससाठी सेन्सरसारखेच एक अतिशय महत्त्वाचे प्रकार आहे आपण हा कोर्स संपण्यापूर्वी आणि मी आपणा सर्वांना निरोप घेण्यापूर्वी आणि स्वत डॉ कमलिका दत्ता जो या कोर्समध्ये माझ्या सह प्रशिक्षक होत्या आपल्याला नक्कीच आशा आहे की हा कोर्स आपल्यासाठी उपयुक्त आहे तसेच हा कोर्स रेकॉर्डिंग दररोज नियमित धावणे इत्यादी विविध लोकांच्या समर्थनाची कबुली देणे फारच योग्य ठरेल प्रथम आम्ही संपूर्ण अभ्यासक्रम संबंधित टीचिंग असिस्टंट्स टीए च्या समर्थनाची कबुली देतो डिस्कशन फोरम च्या माध्यमातून आपण आमच्याशी ज्या प्रकारे संवाद साधला आम्हाला सर्वांसाठी खरोखर एक खरोखरच फायद्याचा आणि छान अनुभव होता आणि शेवटी येथील NPTEL ची संपूर्ण टीम आयआयटी खडगपूर येथे आणि आयआयटी मद्रास येथे जी खरोखर हा संपूर्ण कार्यक्रम चालवित होती ते आपणा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी नॉलेज शेयर करण्यात मदत करण्यासाठी आणि अनुभव खरोखरच सुंदर आणि फायद्याचे बनविण्याकरिता टेक्नॉलॉजी खरोखर सक्षम आहेत तर या काही शब्दांसह आम्ही पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि आम्ही तुम्हाला भविष्यात पुन्हा भेटण्याची आशा करतो